या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि हे मॉडेल एक लघु मॉड्यूल आहे जिथे आपण Op Amp चे DC ऑफसेट पॅरामीटर्स पाहू ज्याला Op Amp तपशील असेही म्हणतात आणि आम्ही या विशिष्ट व्याख्यानात जे काही पूर्ण केले आहे ते आम्ही त्वरीत रिवाइंड करू तर जर तुम्ही स्क्रीनवर येऊ शकता तर इनपुट व्होल्टेज 0 असला तरी तुम्हाला काय दिसते आहे तेथे एक आउटपुट असेल बरोबर तर आपण प्रयोगशाळेत असताना काय केले पाहिजे नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल आणि इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड करण्याचा प्रयत्न करा आणि आउटपुट व्होल्टेज Vo काय आहे ते पहा आणि आदर्शपणे ते 0 असावे पण तुम्हाला काय सापडेल की इनपुट व्होल्टेज 0 असला तरी एक आउटपुट असेल याला ऑफसेट म्हणतात खालील कारणांमुळे हे ऑफसेट होऊ शकते प्रथम इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे आम्ही पाहिले आहे बरोबर नंतर इनपुट ऑफसेट करंट इनपुट ऑफसेट व्होल्टेज इनपुट ऑफसेट करंट आणि इनपुट बायस करंटमुळे एकूण ऑफसेट व्होल्टेज आम्ही प्रत्येक पॅरामीटर पाहिला आहे आणि हे असे पॅरामीटर्स आहेत ज्यामुळे ऑफसेट होईल तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय इनपुट ऑफसेट व्होल्टेज हे व्होल्टेज आहे जे आउटपुट व्होल्टेज शून्य करण्यासाठी opamp च्या इनपुट टर्मिनल्सवर लागू केले जाणे आवश्यक आहे जर तुम्ही इथे पाहिले तर आम्ही थोड्या प्रमाणात इनपुट व्होल्टेज लावत आहोत जसे की माझे आउटपुट व्होल्टेज 0 असेल आणि जेव्हा मी माझे दोन्ही इनपुट टर्मिनल ग्राउंडवर जोडतो तेव्हा आउटपुट व्होल्टेज 0 असावे परंतु ते 0 नाही म्हणूनच मला इन्व्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायरवर काही प्रमाणात व्होल्टेज लागू करावे लागेल जेणेकरून मला आउटपुट व्होल्टेज ० च्या बरोबरीने मिळेल म्हणजे माझे आउटपुट व्होल्टेज शून्य करणे विशेषत जर तुम्ही स्क्रीनवर परत आलात तर तुम्हाला जे दिसेल सामान्यत मूल्य 2 मिलीव्होल्ट असते आणि जास्तीत जास्त मूल्य 6 मिलीव्होल्ट असते साधारणपणे लागू होणाऱ्या व्होल्टेजचे मूल्य 2 मिलिव्होल्ट आणि जास्तीत जास्त 6 मिलिवोल्ट असते ओपन लूप कंडिशनमध्ये ऑपरेट केल्यावर ते शून्य असणे आवश्यक आहे किंवा डिव्हाइस सेच्युरेट संतृप्त होऊ शकते बरोबर कारण थोड्या प्रमाणात इनपुट व्होल्टेजसाठीही ओपन लूप गेनच्या बाबतीत आउटपुट व्होल्टेज वाढत राहील जेथे ओपन लूपमध्ये आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे अनंत वाढ आहे तर आउटपुट संतृप्त होईल म्हणूनच आम्ही ते ओपन लूपमध्ये किंवा अगदी बंद लूप कॉन्फिगरेशनमध्ये वापरण्यापूर्वी आम्हाला नेहमी आउटपुट व्होल्टेज शून्य करण्याचा प्रयत्न करावा लागतो This nulling can be done with the help of the input offset voltage VIO हे इनपुट ऑफसेट व्होल्टेज VIO च्या मदतीने केले जाऊ शकते म्हणून जर तुम्ही पुढीलकडे जाल तर इनपुट ऑफसेट करंट जसे आपण हे पाहिले आहे की इनपुट प्रवाहांमध्ये मोठा फरक आहे आणि इनपुट ऑफसेट वर्तमान आहे सामान्यत किमान मूल्य 20 नॅनोमीटर आणि कमाल मूल्य 200 नॅनोमीटर असते तर आम्ही तांत्रिकदृष्ट्या आउटपुट व्होल्टेज Vo शून्य करण्याचा प्रयत्न कसा करू Vo ला 0 च्या बरोबरीने बनवण्याची गरज काय आहे तर प्रथम आपण इनपुट टर्मिनल्स जमिनीवर लहान करतो जसे आपण पाहू शकता आणि पोटेंशियोमीटरला भरपाईच्या पिन दरम्यान वाइपरसह VEE ला जोडा बघा आता आम्ही 5 आणि 1 पिन दरम्यान एक पोटेंशियोमीटर कनेक्ट करत आहोत तुम्ही हे पाहू शकता की आम्ही पोटेंशियोमीटर कनेक्ट करत आहोत आता ऑपरेशनल एम्पलीफायरच्या इतर पिनची ही भूमिका आहे तुम्हाला माहित आहे की सामान्यतः एका ऑप एम्पमध्ये 8 पिन असतात 2 3 4 वापरले जातात आपण त्यांना एक एक करून पाहू आम्ही कनेक्ट करत नाही 1 पिन 2 उलटा आहे पिन 3 नॉन इनव्हर्टिंग आहे पिन 4 VCC आहे पिन 5 कनेक्ट केलेला नाही पिन 6 हे आउटपुट आहे पिन 7 प्लस VCC आहे Vo ते null करण्यासाठी ऑफसेट करण्यासाठी पिन 1 आणि 5 वापरले जातात आणि पिन 8 जोडलेले नाही तर 1 ते 5 दरम्यान आपण पोटेंशियोमीटर कनेक्ट करू शकता बरोबर वायपर ते व्ही सह पिन दरम्यान पोटेंशियोमीटर कनेक्ट करा आता आम्हाला काय करायचे आहे पोटेंशियोमीटर सहसा 10 वळण यंत्र असते मीटरला आउटपुटशी जोडा आणि या पिनवर पोटेंशियोमीटर समायोजित करा जसे की आउटपुट व्होल्टेज 0 हे VEE शी कनेक्ट करून आणि नंतर जर मी पोटेंशियोमीटर मूल्य बदलत राहिलो जर मी पोटेंशियोमीटर मूल्य बदलत राहिलो तर मी एक पर्यंत पोहोचू आउटपुट व्होल्टेज व्हीओ 0 च्या बरोबरीचे असताना पोटेंशियोमीटरचे मूल्य आउटपुट व्होल्टेज Vo शून्य करण्याचे हे तंत्र आहे तर आपण इनपुट बायस करंट देखील पाहिले आहे बरोबर पटकन उजळणी करण्यासाठी हे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्समध्ये वाहणाऱ्या प्रवाहाची सरासरी आहे मूल्य सुमारे 7 ते 80 नॅनो अँपिअर आहे विभेदक इनपुट प्रतिरोध ज्याला इनपुट रेझिस्टन्स म्हणूनही ओळखले जाते ते प्रतिकार व्यतिरिक्त काहीही नाही जेव्हा आपण पहाल डिव्हाइसचे इनपुट टर्मिनल मूल्य LM741 साठी 2 मेगा ओम ते FET इनपुट उपकरणांसाठी 1012 ओम पर्यंत चालते आउटपुट प्रतिरोध आउटपुट टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान प्रतिकार आहे या आउटपुट प्रतिकार 75 ohms किंवा कमी एक विशिष्ट मूल्य आहे इनपुट कॅपेसिटन्सबद्दल ग्राउंड शी जोडलेल्या इतर टर्मिनलसह इनव्हर्टिंग किंवा नॉन इंटरव्हल टर्मिनलवर मोजले जाणारे समतुल्य कॅपेसिटन्स सर्व स्पेसिफिकेशन शीटवर असू शकत नाहीत म्हणून जेव्हा आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे स्पेसिफिकेशन शीट पाहतो तेव्हा तुम्ही इनपुट कॅपेसिटन्स पाहू शकणार नाही सामान्यतः LM741 साठी इनपुट कॅपेसिटन्सचे मूल्य 1 4 पिकोफराड असते तर ते काय आहे समकक्ष कॅपेसिटन्स एकतर इनव्हर्टिंग किंवा नॉन इनव्हर्टिंगवर मोजले जाते हे मोजमाप एकतर इनव्हर्टिंग किंवा नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलच्या संदर्भात आहे जे इतर टर्मिनलसह आहे ठीक आहे तर इनव्हर्टिंग टर्मिनल आणि ग्राउंड किंवा नॉन इनव्हर्टींग टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान कॅपेसिटन्स सामान्यत 1 4 पिकोफराडच्या समान असते वीज पुरवठा श्रेणी काय आहे पॉवर सप्लाय वीज पुरवठा श्रेणी विभेदक किंवा एकल समाप्त वीज पुरवठा प्रकार असू शकते या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण पाहिले जास्तीत जास्त प्लस उणे 20 वजा 22 व्होल्ट आहे बहुतेक वेळा आपण जे वापरतो ते म्हणजे वजा 15 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज स्विंग बद्दल आउटपुट व्होल्टेज स्विंग आउटपुट व्होल्टेजची श्रेणी आहे बरोबर पॉवर सप्लाय व्होल्टेजवर अवलंबून असते आणि सामान्यत सुमारे वजा 13 5 व्होल्ट असते आता जेव्हा तुमचे आउटपुट व्होल्टेज प्लस उणे 15 व्होल्ट असते तर आउटपुट व्होल्टेज किती स्विंग करू शकते ते पुरवठा व्होल्टेजच्या जास्तीत जास्त 85 ते 90 टक्के पर्यंत स्विंग करू शकते तर आपल्या आउटपुट व्होल्टेजची श्रेणी वीज पुरवठा व्होल्टेजवर अवलंबून असते आणि साधारणपणे 85 ते 95 टक्के असते साधारणपणे प्लस वजा 13 5 बद्दल जर पुरवठा प्लस उणे 15 व्होल्ट असे म्हटले गेले म्हणजेच बायस प्लस वजा 15 व्होल्ट आहे इनपुट व्होल्टेजमधील बदलाच्या प्रतिसादात आउटपुट व्होल्टेजमधील बदलाचा जास्तीत जास्त दर म्हणजे स्लीव रेट इनपुट व्होल्टेजच्या संदर्भात आउटपुट व्होल्टेज बदलण्याचा जास्तीत जास्त दर डिव्हाइसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो जितके जास्त तितके चांगले आणि आउटपुट बदलांना वेगाने प्रतिसाद देते याचा अर्थ स्लीव्ह रेट देखील दर्शवते की आउटपुट किती वेगाने बदलू शकते जेव्हा आपण इनपुट बदलतो हे स्लीव्ह रेटचे कार्य आहे तर आता जर आपण LM741 बद्दल स्लीव्ह रेटसाठी शेवटची ओळ वाचली तर ती सुमारे 0 5 व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद आहे आणि LM318 साठी हे सुमारे 70 व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद आहे शेवटी गेन बँड रुंदी उत्पादन हे उपकरणाच्या बँडविड्थशिवाय काहीच नाही जेव्हा ओपन लूप गेन 1 असतो आणि डिव्हाइसच्या बँडविड्थला गेन बँडविड्थ उत्पादन म्हणतात तर हे सर्व opamp वैशिष्ट्य आहेत हे सर्व खुले मापदंड आहेत किंवा बहुतेक opamp मापदंड जे आम्ही या विशिष्ट व्याख्यानात समाविष्ट केले आहेत ठीक आहे आमच्या पुढील व्याख्यानात विविध अनुप्रयोगांसाठी ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरणे समाविष्ट आहे जसे भिन्न सर्किट्स इनव्हर्टिंग नॉन इनव्हर्टिंग डिफरेंशियल एम्पलीफायर इंटिग्रेटर अॅडर तुलनाकर्ता तर आम्ही आमच्या पुढील व्याख्यानात वेगवेगळ्या सर्किट्ससाठी op amps चा वापर कसा करता येईल ते पाहू तोपर्यंत ही विशिष्ट वैशिष्ट्ये जे काही सांगितले गेले आहे ते पहा आणि हे संपूर्ण व्याख्यान 4 वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये विभागले गेले जर मी बरोबर आहे तर सर्व मॉड्यूल्सवर एक नजर टाका सर्व मॉड्यूल समजून घ्या मग तुम्हाला समजेल की ऑपरेशनल एम्पलीफायरचे वैशिष्ट्य काय आहे ठीक आहे तर मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि पुढच्या वर्गात आपण काय शिकतो ते पाहूया ठीक आहे